तर अजून एक प्रॉब्लेम पाहू या नंतर आपण R L सर्किट पाहू आणि आत्ता हे पाहू तर त्या आकृती 51 मध्ये स्विच बर्याच काळासाठी कलोज केला गेला आहे आणि तो t 0 वर ओपन होतो आपल्याला या पूर्ण वेळेसाठी i आणि v शोधायचे आहेत तर स्विच बर्याच काळापासून क्लोज आहे हे दिले आहेआणि याचा अर्थ असा आहे की हा स्विच बर्याच काळासाठी क्लोज होता आणि म्हणजेच ते a साठी क्लोज होते हा स्विच बर्याच काळा साठी क्लोज होता आणि t 0 वर हा स्विच ओपन झाला आहे आता प्रश्न असा आहे की हा 100 व्होल्टचा सोर्स तिथे आहे का परंतु येथे 15 u व्होल्ट चे एक स्टेप इनपुट देखील आहे तर सर्वसाधारणपणे जेव्हा आपण 15 u असे म्हणतात तेव्हा हे t 0 असताना 0 असेल आणि t 0 असताना15 असेल म्हणजे या केस मध्ये याचा अर्थ असा आहे की सर्वसाधारणपणे u प्रत्यक्षात t 0 असताना 0 असेल आणि t 0 असताना 1 आहे तर म्हणूनच या 15 u हा t 0 आणि t 0 असताना याला तुम्ही मागील इतिहास म्हणतात याचा अर्थ मी ते तुम्हाला समजावतो तर याचा अर्थ हा स्विच बराच काळ क्लोज होता तर या प्रकरणात t 0 असताना काय होईल तर त्या बाबतीत काय होईल ते 15 u आहे तर मी तुम्हाला सांगितले आहे की हे t 0 असताना 0 आहे आणि ते t 0 असताना 15 आहे म्हणजे त्या बाबतीत काय होईल तर यालाच आपण स्वीच बऱ्याच काळापासून क्लोज होता असे म्हणतो आणि याचा अर्थ असा आहे की हे 15 u व्होल्टेज सोर्स आहे वास्तविक हे 0 होत आहे म्हणजे ते असे होईल तर फक्त हे जोडा कारण प्रत्यक्षात हे 0 आहे कारण स्विच बराच काळ क्लोज होता तर आता स्विच बराच काळ क्लोज होता त्यामुळे हे 100 व्होल्ट DC सोर्स तिथे आहे हे क्लोज आहे म्हणजेच हे कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करेल तर मी म्हणालो की हे ओपन सर्किट म्हणून कार्य करते म्हणजे स्विच बर्याच काळासाठी क्लोज होता याचा अर्थ असा की vc म्हणजे v Vc 100 व्होल्ट आहे तर हे vc आहे आणि त्याच वेळी सहजपणे हे 10 Ω आणि 20 Ω पॅरलल असतात कारण हा व्होल्टेज 0 आहे तर हे शॉर्ट आहे म्हणजे फक्त स्पष्टीकरण देण्याच्या उद्देशाने आहे तर तुम्ही ते सहजपणे कम्प्युट करू शकता कारण हे ओपन सर्किट म्हणून कार्य करेल याचे इक्विव्हालंट सर्किट दर्शविले आहे मी ते येथे काढले आहे तर या प्रकरणात सर्व काही तेथेच लिहिलेले आहे जे काही मी बोललो ते येथे स्पष्ट केले आहे ते 15 आहे म्हणून या केस मध्ये ते सर्किट यासारखे असेल तर इथे हे कॅपेसिटर आहे ते ओपन सर्किट म्हणून कार्य करेल आणि हे i आहे आणि हे 10 Ω आणि 20 पॅरलल मध्ये आहेत आणि हे 100 व्होल्ट आहे तर v0 v 100 व्होल्ट आणि असेल v10 आहे म्हणजे हे 10 अँपिअर आहे खरं तर तुमच्याकडे हे आहे फक्त 1 मिनिट वेळ द्या जर आपण हे I शोधण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर मी या दिशेने या मार्गाने घेतला आहे अशा प्रकारे दिशेने घेतले जाते तेव्हा जर म्हंटले कि मला फक्त या गोष्टीसाठी माहित आहे हे व्होल्टेज आणि हे व्होल्टेज म्हणजे हे व्होल्टेज v आहे तर हे आहे हे आहे तर हे कसे होईल 10 i जर हे असे केले तर 10 i v 0 तर i v10 10010 10 अँपिअर तर मी हे स्पष्ट करते तर म्हणूनच याला i v10 दिले गेले आहे ते म्हणजे 10 अँपिअर आणि कॅपेसिटर कॅपेसिटरवरील व्होल्टेज म्हणजेच जर आपण बघितले जेव्हा सर्किटचा स्विच t 0 वर ओपन होईल कॅपेसिटर व्होल्टेज म्हणजेच जसे स्विच ओपन होईल त्यावेळी हा व्होल्टेज सोर्स तेथे नसावा कारण तो डिस्कनेक्ट झाला आहे आणि तो t 0 वर ओपन आहे तेव्हा t 0 साठी इथे हे 15 व्होल्ट स्टेप इनपुट असेल आणि शेवटी कॅपेसिटर व्होल्टेज त्वरित बदलू शकत नाही तर त्या बाबतीत V0 V0 100 व्होल्ट असेल तर आता या प्रकरणात 15 व्होल्ट सोर्स आहे आणि हे 10 i आहे आणि हे V1 14 फॅरेड च्या अॅक्रॉस आहे आता बर्याच वेळा नंतर म्हणजेच जर तुम्ही पाहिले तर कॅपेसिटर व्होल्टेज इनस्टन्टटेनियसली बदलू शकत नाही म्हणून v0 v0 हे 100 व्होल्ट आहे t 0 साठी स्विच ओपन आहे आणि 10 व्होल्ट सोर्स सर्किटमधून डिस्कनेक्ट झाला आहे जे मी तुम्हाला सांगितले आहे मग हे 15 u व्होल्ट सोर्स आता या सर्किटमध्ये कार्यरत आहे आता स्टेडी स्टेट स्थितीत आपण जर स्टेडी स्टेट स्थितीकडे पाहिले म्हणजेच v∞ काय असेल समजा स्टेडी स्टेट स्थितीत कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करेल म्हणजे सर्किट असे काहीतरी असेल हे 15 व्होल्ट आहे हे 10 Ω आहे हे 20 Ω आहे आणि हे कॅपेसिटर DC स्टेडी स्टेट स्थितीत ओपन सर्किट म्हणून काम करत आहे तर त्या बाबतीत काय होईल हे Vs Vss प्रत्यक्षात v ∞ हे v आहे हे स्टेडी स्टेट स्थितीत v आहे आता आपण हे सहज ओपन सर्किट करू शकता तर हे 10 Ω आहे आणि हे 20 Ω आहे तर आपण सहजपणे शोधू शकता की करंट i काय आहे तर हे ओपन सर्किट i दिले आहे तर i प्रत्यक्षात 15 20 10 आहे म्हणजे 1530 आहे तरi 12 अँपियर आहे मग v ∞ म्हणजे काय तर v ∞ म्हणजे स्टेडी स्टेट मूल्य आहे हे ओपन सर्किट आहे हा ½ करंट फ्लो होत आहे आणि ते 20 आहे तर ते 10 व्होल्ट आहे तर v ∞ 10 व्होल्ट आहे तर हे सर्किट तुमच्यासाठी काढले आहे तर या प्रकरणात हे v ∞ 10 व्होल्ट आहे आता RThevenin शोधायचा आहे तर RThevenin म्हणजे थेवेनिन मिळविणे म्हणजे मी तुम्हाला सर्किट दाखवितो हे या पॉईंट कडून पाहायचे आहे जे आपल्याला शोधले पाहिजे त्या वेळी आपल्याला हे शॉर्ट करावे लागेल तर 10 Ω आणि 20 Ω पॅरलल आहेत कारण हे शॉर्ट आहेत तर या प्रकरणात RThevenin हे 10 2010 20 असेल तर ते 200 30 203 Ω म्हणूनच हा RTheveninआहे म्हणून टाइम कॉन्स्टन्ट τ C R Thevenin तर c हा 1 4 फॅरेड दिला आहे म्हणून ते 14 203 एवढे आहे तर ते 53 सेकंद हे τ आहे तर हे सर्व कॅलक्युलेशन तिथे आहेत हे मी स्पष्ट करेन परंतु मी हे असे करत आहे तर या प्रकरणात हे τ 53 सेकंद आहे आणि RThevenin आपल्याला 203 असे मिळाले आहे आता हा फॉर्मुला जाणून घ्या v v ∞ v v∞ e tT तर v ∞ 10 मिळत आहे v0 100 आणि v ∞ 10 आहे तर 100 10 53 तर ते e 3t5 असेल तर vt हे 10 10 e 3t5 व्होल्ट होईल आता आकृती 53 वरून i आता जर तुम्ही आकृती 53 वर आलात तर i तर एक गोष्ट अशी आहे की हे व्होल्टेज आहे या व्होल्टेज V म्हणजेच इतर कोणतेही घटक नाहीत तर तेवढेच व्होल्टेज 20 Ω रेजिस्टन्सच्या एक्रॉस असेल तर हा करंट i1 आहे आणि या कॅपेसिटरद्वारे ते i हे i c आहे असे बोलूया नंतर i1 हे v20 असेल हा i 1 आहे आणि हे i c आहे हा c असेल हा c हा कॅपॅसिटीर म्हणून ic c dvdt याचा अर्थ i v 20 c d v d t तर मी हे स्पष्ट करते तर जर आपण केवळ हे इक्वेशन लिहित असाल तर i v 20 c d v d t तर याचा अर्थ असा की हे वोल्टेज V चे एक्सप्रेशन आहे तर प्रत्येक वेळी मी vt आणि vt असे लिहित नाही आपण इच्छित असल्यास आपण ते vt असे म्हणू शकता परंतु ते समजण्यासारखे आहे तर vt चे एक्सप्रेशन येथे ठेवा हे एक्सप्रेशन आपण येथे ठेवले आणि याचे डेरीवेटीव्ह घेतले तर ही दुसरी टर्म c 14 फॅरेड d vd t आहे तर मी हे स्पष्ट करते तर या प्रकरणात सिंपलीफिकेशन केल्या नंतर i 12 92 e 3t5 272e 3t5 असे मिळते याचा अर्थ i 12 9 e 3t5 अँपिअर आहे लक्षात घ्या की हे v 10 i 15 सॅटिसफाईड आहे जर आपण हे सर्किट पाहिले तर या सर्किटवर आपल्याला KVL लागू करायचे आहे समजा या व्होल्टेज V चा अर्थ समजा मी असे बनवल्यास व्होल्टेज V 10 i v 15 0 याचा अर्थ 10 i v 15 तुम्ही हे तपासा ते सॅटिसफाईड होईल तर मला ते समजावु दे माफ करा म्हणूनच हे असे लिहिले आहे की ते खरोखर सॅटिसफाईड आहेत म्हणून सर्व t साठी v 100 V t 0 असताना v0 100 V आणि t 0 साठी 10 90 e 3t5 V आहे आणि त्याचप्रकारे i साठी t 0 असताना 10 अँपिअर आहे आपण कॅल्क्युलेट केले आहे आणि t 0 साठी 12 9 e 3t5 अँपिअर आहे तर हे दुसऱ्या प्रकारे आहे आता मी आशा करतो की तुम्हाला हे समजले असेल या गोष्टी मुळीच कठीण नाहीत तर संपूर्ण रिस्पॉन्स पाहण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे दोन कांपोनंट ब्रेक करणे एक म्हणजे नॅच्युरल रिस्पॉन्स आणि दुसरा म्हणजे फोर्स रिस्पॉन्स आहे म्हणजे रिस्पॉन्सच्या दोन गोष्टी असतात आपण तो ब्रेक करू शकतो एक म्हणजे नॅच्युरल रिस्पॉन्स आणि दुसरा म्हणजे फोर्स रिस्पॉन्स आहे तर संपूर्ण रिस्पॉन्स देखील लिहू शकतो तर संपूर्ण रिस्पॉन्स नॅच्युरल रिस्पॉन्स म्हणजेच साठवलेली ऊर्जा ते म्हणजे सर्किट चा सोर्स म्हणजे नॅच्युरल रिस्पॉन्स फोर्स तो जो इनडिपेंडंट सोर्स म्हणजे व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स स्वतंत्र सोर्स आहे तर याचा अर्थ असा आहे की मी हे स्पष्ट करते म्हणजेच v नॅच्युरल रिस्पॉन्स vn फोर्स रिस्पॉन्स vf हे इक्वेशन 59 आहे म्हणून हे इक्वेशन इक्वेशन 48 वरून पुन्हा लिहिले जाऊ शकते जे मी येथे लिहीत आहे इक्वेशन 48 आपण लिहीत आहोत खरेतर हे इक्वेशन 40 vt येथे मी कुठेतरी लिहीत आहे येथे vf vs 1 e tT असे येते हे इक्वेशन 40म्हणा म्हणजे फक्त हे समीकरण तुम्ही लिहू शकता की हे v0 आहे तर फक्त एक मिनिट हे v0 e tT नंतर हे Vs नंतर v0 हे फक्त 1 मिनिट मला हे येथे करू द्या हे v0 e tT Vs Vs e tT आहे खरेतर हे v0 e tT Vs Vs e tT आहे तर हे v0 आहे माफ करा मी हे स्पष्ट करतो तर हे खरंच Vs v0 Vs e tT आहे हे समीकरण 48 आहे तर हे खरंच v∞ v0 v ∞ e tT आहे म्हणून जर तुम्ही v0 e tT हे येथे लिहा आणि ते Vs Vs e tT असे आहे हा Vs कॉमन घ्या तर ते 1 e tT असेल म्हणजे याचा अर्थ असा की मी ते समजावतो याचा अर्थ असा की v0 e tT हा नॅच्युरल रिस्पॉन्स सर्किटच्या सोर्स साठी आहे तर ती पहिली टर्म आहे सर्किटच्या सोर्ससाठी ते पाहिले आहे आणि त्याला खरोखर फोर्स रिस्पॉन्स म्हणतात म्हणजे जे त्या एक्सटरनल फोर्स मुळे आहे तर ते त्या व्होल्टेज सोर्स शिवाय दुसरे काही नाही तर हे खरोखर vn आहे आणि ते Vs आहे तर vn v0 e tT नॅच्युरल रिस्पॉन्स आणि Vf Vs 1 e tT हा फोर्स रिस्पॉन्स आहे तर मी हे स्पष्ट करतो तर हे असे इक्वेशन 48 अशा प्रकारे लिहिले जाऊ शकते तर हे 59 60 61 आणि 62 हे इक्वेशन आहे म्हणूनच नॅच्युरल रिस्पॉन्स vn हे सेक्शन 6 2 मध्ये आधीच एक्सप्रेस केले आहे ते पूर्ण केले आहे म्हणून vf ला फोर्स रिस्पॉन्स म्हणून ओळखले जाते कारण जेव्हा एक्सटरनल फोर्स लागू केली जाते तेव्हा सर्किट तयार होते या केस मध्ये हा एक व्होल्टेज सोर्स आहे आता पॅरलल RC सर्किटचा करंट रिस्पॉन्स आहे तर आता पॅरलल RC सर्किट असलेला सर्किट विचारात घ्या परंतु तेथे एक करंट सोर्स आहे तर या प्रकरणात देखील iut दिले आहे आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा t 0 असताना ते u 0 आहे आणि जेव्हा t 0 असेल तेव्हा ते 1 आहे म्हणून जेव्हा t 0 आहे तेव्हा माझे iut 0 आहे आणि जेव्हा t 0 आहे तेव्हा हे iut i आहे तर हे स्टेप इनपुट आणि हे पॅरलल RC सर्किट आहे मी हे स्पष्ट करते समजा t 0 आहे असे मानले तर iu t I होईल कारण u 1 आहे तर या केस मध्ये u हा t 0 साठी नाही तेव्हा हे समजून घेण्यासाठी I असे दर्शवले आहे आणि जर सर्किट स्टेडी स्टेट असेल तर हे ओपन सर्किट म्हणून कार्य करेल हे ओपन सर्किट म्हणून कार्य करेल याचा अर्थ असा की या कॅपेसिटर vc च्या अक्रॉस चे व्होल्टेज स्टेडी स्टेट रिस्पॉन्स आहे किंवा ते vc ∞ आहे तर त्या केस मध्ये vc हा V स्टेडी स्टेट होईल म्हणजेच ते vc ∞ होईल आणि हा I करंट असाच फ्लो होईल तर ते I R असेल मला आशा आहे की हे तुम्हाला समजण्यासारखे आहे तर त्या आधारावर आणि τ टाइम कॉन्स्टन्ट म्हणजे C R आहे तर हा नॅच्युरल रिस्पॉन्स आणि फोर्स रिस्पॉन्स वापरुन तुम्हाला व्होल्टेज किंवा तुम्हाला हवे असलेले करंटचे एक्सप्रेशन प्राप्त करण्याचा प्रयत्न करा तर मी हे स्पष्ट करतो तर या प्रकरणात आपले म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला vc सांगितले आणि सुरुवातीला असे गृहीत धरले की कॅपेसिटरचे इनिशिअल व्होल्टेज Vc v0 होते ते कदाचित 0 देखील असू शकते परंतु असे गृहित धरत आहेत की Vc v0 आणि स्टेडी स्टेट मी तुम्हाला घेतल्याप्रमाणे vc ∞ I R आहे तर हे इक्वेशन 6 48 वरून जाणून घ्या ते Vc vc ∞ vc vc ∞ e t τ म्हणूनच Vc I R आणि vc ∞ I R v 0 मिळाला आहे कारण कॅपेसिटरचे इनिशिअल व्हल्यु हे v0 इतके चार्ज होते असे गृहित धरले आहे तर v0 vc ∞ हा I R आहे म्हणून हे v0 I R e tT किंवा v0 e tTअसे करू शकता म्हणजे हे v0 ✕ e tT नंतर हे I R I R e t T आहे तर I R कॉमन घ्या तेव्हा 1 e t tτ आहे हे इक्वेशन 63 आहे तर vn हा नॅच्युरल रिस्पॉन्स आहे जो v0 e tT हा सोर्स फ्री सर्किट सारखा आहे आणि vf फोर्स रिस्पॉन्स जो I R 1 e tT आहे तर या नंतर हे सिम्पल पॅरलल R C सर्किट आहे करंट सोर्स घ्या तर I हे स्टेप इनपुट आहे तर आता R L सर्किट चा स्टेप रिस्पॉन्स आहे तर हे सर्किट आहे हे पुढे R L सर्किटच्या स्टेप रिस्पॉन्स साठी जाईल तर या प्रकरणात आकृती 55 ही R L सर्किट दर्शवते आणि आकृती 56 मध्ये दर्शविलेल्या सर्किट प्रमाणे त्यास रिप्लेस केले जाऊ शकते तर हे RL सर्किट आहे समजा t 0 ला स्विच क्लोज आहे तर यालाच तुम्ही सहज RC सर्किट म्हणून विचारात घेतात येथे देखील हे एक साधे RL सर्किट आहे हे L आहे आणि हे L च्या अक्रॉस व्होल्टेज vt आहे आणि L ला पोलॅरिटी मार्क केली आहे मला माफ करा आणि हा करंट i फ्लो होत आहे आता सर्वसाधारणपणे जेव्हा स्विच पुढे मूव होण्यापूर्वी जेव्हा स्विच क्लोज होते तेव्हा हे असे होते आणि स्टेडी स्टेट ला हा इनडक्टर शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करते एक स्टेडी स्टेट इनडक्टर शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करते आणि जर हा करंट i असेल ते म्हणजे आपला स्टेडी स्टेट इनफिनिटी हा VsR असेल अर्थात t 0 असताना स्वीचिंग झाल्यावर स्विच क्लोज होते इंडक्टर शॉर्ट सर्किट प्रमाणे कार्य करतो कॅपेसिटर DCच्या स्टेडी स्टेटला ओपन सर्किट म्हणून कार्य करते तर मी हे स्पष्ट करतो तर हे सर्किट अशा प्रकारे पुन्हा ड्रॉ केले जाऊ शकते हे Vs स्टेप इनपुट Vs u आहे आणि हे L असेल आणि हे आधीच्या vt सारखेच आहे सारखीच गोष्ट म्हणजे जेव्हा t 0 आहे तेव्हा Vs u 0 आहे आणि ते जेव्हा t 0 असेल तेव्हा Vs आहे म्हणूनच हे Vs u असे लिहिले गेले आहे तर मी हे स्पष्ट करतो तर आमचे हे ऑब्जेक्टिव्ह असे आहे की इंडक्टक्टर करंट i शोधणे हा इंडक्टर्स करंट i आहे सर्किट रिस्पॉन्स म्हणून हे जे टेक्निक 59 ते 62 इक्वेशन मध्ये वापरले होते तेच हे इक्वेशन 59 ते 62 आहे याचा अर्थ असा कीआपण हे इक्वेशन 59 60 61 62 पासून हे v vn vf वापरत आहात त्याचप्रमाणे i in i f साठीअप्लाय करा तीच कन्सेप्ट आहे तर या केस मध्ये i in i f in हा करंटचा नॅच्युरल रिस्पॉन्स आहे आणि i f हा करंट चा फोर्स रिस्पॉन्स असेल तेव्हा नॅच्युरल रिस्पॉन्स हा नेहमी एक्सपोनेन्शियली डिकेयिंग असतो तर ते in a e tTअसे लिहिले आहे आणि ते R L सर्किट आहे तर τ LR टाइम कॉन्स्टन्ट आहे हे इक्वेशन 67 आहे आणि a हे एक कॉन्स्टन्ट जे तुम्हाला शोधायचे आहे आणि नॅच्युरल रिस्पॉन्स हा नेहमी एक्सपोनेन्शियली डिकेयिंग असतो तर मी थेट in a e tT लिहितो तर A नंतर निश्चित केले जाऊ शकते ते पाहू आता फोर्स रिस्पॉन्स म्हणजे आकृती मधील स्विच बऱ्याच काळानंतर क्लोज झाल्यानंतरची करंटची व्हॅल्यू आहे म्हणून नेहमी हे जाणून घ्या की हे 5 टाइम कॉन्स्टन्ट आहे म्हणजेच 5 τ यावेळी नक्कीच नॅच्युरल रिस्पॉन्स नसणार तर त्यावेळीt ≥ 5 τ असताना इनडक्टर हा शॉर्ट सर्किट होतो आणि त्याच्या एक्रॉस व्होल्टेज 0 असते म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा सुरुवातीला या सर्किटसाठी जेव्हा स्विच क्लोज असते आणि बराच वेळ क्लोज ठेवतो म्हणून इनडक्टर हा शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करतो तर नॅच्युरल रिस्पॉन्स म्हणजेच iinfinity VsR तर हा if आहे जो फोर्स रिस्पॉन्स आहे हे दुसरे काही नसून iinfinity Vs R आहे तर ते इक्वेशन 67 आणि 68 आहे हे इक्वेशन हा नॅच्युरल रिस्पॉन्स i a e tT असे लिहिले जाऊ शकते आणि VsR हा फोर्स रिस्पॉन्स आहे तो स्टेडी स्टेट आहे ते i f iinfinity शिवाय वेगळे काही नाही तर if हा फोर्स रिस्पॉन्स स्टेडी स्टेट आहे जे iinfinity म्हणजे VsR आहे आणि असे समजा मी हे स्पष्ट करतो की i0 इनडक्टर चा इनिशिअल करंट असेल आपण असे गृहीत शकतो कि हे Vs व्यतिरिक्त इतर सोर्स कडून येत आहे तर आपल्याला माहित आहे कि इनडक्टर मधून फ्लो होणार करंट त्वरित बदलू शकत नाही म्हणजेच स्विच होण्याच्या वेळी स्विच क्लोज होतांना i0 i0 i0 कारण इनडक्टर मधून फ्लो होणारा करंट त्वरित बदलू शकत नाही म्हणून t 0 वर i i0 तर इक्वेशन 69 हे t 0 ला i I0 असे होते जर आपण असे केले तर i0 नंतर आपल्याला कॅपिटल i0 मिळेल आपल्याला a Vsr मिळेल ज्यावरुन आपल्याला a i0 VsR मिळेल हि या A ची व्हॅल्यू इक्वेशन 69 मध्ये टाका तेव्हा तुम्हाला it i0 VsR e tT VsR मिळेल हे इक्वेशन 72 आहे म्हणूनच VsR i0 VsR e tT हि टर्म प्रथम लिहिली आहे तर हे इक्वेशन तर पहा हे iinfinity VsR येथे iinfinity आहे आणि हे इनिशिअल व्हॅल्यू i0 आहे पुन्हा ते i0 iinfinity e tT पूर्वीसारखेच सेम आहे i0 I0 आणि मी तुम्हाला सांगितले आहे की iinfinity VsR आहे म्हणून लक्षात घ्या जर स्विचिंग t t 0 वेळेवर झाले जर ते स्विचिंग t t 0 ला होत असेल तर ते i t 0 असेल कारण t t 0 वर तुम्हाला इनिशिअल व्हॅल्यू जे t 0 वर असले पाहिजे ते 0 आहे तर iinfinity तेथे आहे तेथे iinfinity आहे आणि इथे e tτ ऐवजी येथे हे eT असेल समजा जर करंट i0 हा 0 असेल समजा इनिशिअल करंट हा 0 असेल तर असे लिहू शकतो t 0 साठी i t 0 आहे आणि i t 0 कारण i0 0 आहे आणि नंतर ते t 0 साठी VsR 1 e tT आहे आणि इनिशिअल करंट i0 0 असे गृहित धरल्यास हे इक्वेशन 76 आहे तर हे फक्त लिहू शकतो कारण ते t हा 0 पेक्षा कमी आहे t हा 0 पेक्षा मोठे आहे आपण असे बनवू शकतो i t VsR 1 e tT u तर t 0 साठी u 0 आहे तसेच t 0 असताना u 1 होईल ही गोष्ट होईल तर हे 2 हे 2 ज्याला आपण करंट म्हणतो हे दोन्ही आपण एकत्र करून एका टर्म मध्ये लिहू शकतो जे VsR 1 e tT u आहे हे इक्वेशन आहे 77 आहे तर इक्वेशन 77 प्रत्यक्षात i0 0 असतांना R L सर्किटचा स्टेप रिस्पॉन्स देते इनडक्टर च्या एक्रॉसचे व्होल्टेज हे आपल्याला इक्वेशन 6 77 पासून मिळवता येते तर ते vt l ditdt आहे तर आपण याचे डेरीवेटीव्ह काढतो तुम्ही याचे d i d t डेरीवेटीव्ह घ्या आपण जर तसे केले तर तुम्हाला VsR Lτ e tT मिळेल पण LR हा τ आहे तर τ τ हा कॅन्सल होईल तर ते vt Vs e tT असेल परंतु येथे आपण u जोडलेले आहे याचा अर्थ असा की t 0 साठी u 0 आहे तर ते 0 असेल आणि t 0असेल तर u 1 असेल ते Vt Vs e tT असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण हे i t चा स्टेप रिस्पॉन्स आणि या गोष्टी पाहिल्या तर जेव्हा R L सर्किटसाठी स्विच बराच काळ क्लोज असतो तेव्हा करंट iinfinity आहे म्हणजे VsR आहे तर करंट हा स्टेडी स्टेट व्हॅल्यू VsR वर जाईल सामान्यपणे 5 τ नंतर τ हा टाइम कॉन्स्टन्ट हा जवळजवळ VsR मिळेल आणि जेव्हा t 5 τ असेल तेव्हा Vs हा एक्सपोनेंशियली डिकेयिंग होत आहे तर ते vt कमी होत आहे तर ग्रॅज्युअली ते 0 वर जाईल तर t 5 τ साठी ते जवळजवळ 0 होईल तर हा करंट प्लॉट आहे आणि हा व्होल्टेज प्लॉट आहे ज्याला तुम्ही R L सर्किट म्हणतात ते स्टेप इनपुट आहे तर हा R L सर्किटचा i0 0 सह स्टेप रिस्पॉन्स आहे इनिशिअल इनडक्टर करंट नाही करंट रिस्पॉन्स आणि दुसरा व्होल्टेज रिस्पॉन्स आहे